या व्याख्यानात आपले स्वागत आहे या व्याख्यानात मागील व्याख्यानाचा काही भाग असेल मागील व्याख्यानात आपण बोल्ट गट जोडणीबद्दल चर्चा केली आहे जिथे बोल्ट गट भाराला लंब आहे किंवा भार बोल्ट गटाला लंब आहे म्हणजे भार बोल्ट गटाच्या प्लेन च्या बाहेर आहे तर अशा परिस्थितीत बोल्टवर विकसित होणारा टेन्साइल फोर्स आणि प्रत्येक बोल्टमधील शियर फोर्स कसे शोधायचे हे आपण दाखवले आहे न्यूट्रल अक्ष कसा ठरवला जाईल आणि त्या न्यूट्रल अक्षाच्या आधारे टेन्साइल फोर्स बोल्टपासून बोल्टपर्यंत कसा बदलणार आहे जे आपण पाहिले आहे आणि नंतर आपल्याला आढळले आहे की प्रत्येक बोल्टमध्ये विकसित टेन्साइल फोर्स काय असेल आणि प्रत्येक बोल्टमध्ये विकसित होण्यात शियर फोर्स काय असेल आणि नंतर परस्परसंवाद सूत्राद्वारे आपल्याला बोल्ट ग्रुप तपासण्याची आवश्यकता आहे की नाही तर आज आपण जी काही चर्चा केली आहे तीच प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणातून जाऊ तर उदाहरणाकडे जाण्यापूर्वी मी अगदी थोडक्यात मी काल चर्चा केलेल्या रचना प्रक्रियेचा ओवरव्ह्यू देईन म्हणजे डिझाइन च्या पायऱ्या म्हणजे आपल्याला काय करायचे आहे आपल्याला काही आधारासह रचना सुरू करावी लागेल बेसिसचा अर्थ असा आहे की आपल्याला एक स्टॅंचियन एक ब्रॅकेट स्टॅंचियनशी जोडलेला आहे असे म्हटले गेले आहे तर ते संरचनेपासून काही अंतरावर विशिष्ट प्रमाणात फोर्सने भरलेले आहे याचा अर्थ जर ते दिले गेले तर ते एक इसेंट्रिक कनेक्शन आहे मग आपल्याला प्रथम हे पाहावे लागेल की ते प्लेन लोडच्या बाहेर आहे की प्लेन लोडमध्ये आहे हे कनेक्शनच्या प्रकारावर अवलंबून आहे मग जर ते प्लेन लोडच्या बाहेर असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण प्लेन लोडच्या बाबतीत जे काही चर्चा केली आहे ते कसे सुरू करावे तर आपण प्रथम काय करू आपण काही गृहितकांसह सुरुवात करू म्हणजे बोल्टचा व्यास दिलेला नाही तर आपण विशिष्ट बोल्ट व्यासापासून सुरुवात करू शकतो मग आपण काय करू शकतो या प्रकारच्या बोल्ट व्यासामुळे पिच चे अंतर किती असेल आणि नंतर एज वरील अंतर किती असेल हे शोधू शकतो मग शिअर आणि इतर गोष्टींमुळे बोल्टची स्ट्रेंथ किती असेल जी शोधण्याचा प्रयत्न करेल तर पुन्हा आपल्याला किती बोल्टची आवश्यकता आहे हे माहित नाही कारण ते दिले जात नाही तर आपण काय करू शकतो की आपण बोल्ट गटांची निश्चित संख्या गृहीत धरू शकतो बोल्ट रेषांची निश्चित संख्या 2 किंवा 3 जे काही असेल मग प्रति रेष किती बोल्ट असतील जे अंदाजे आपण मोमेंट सूत्रावरून मोजू शकतो तर जे आपण येथे दाखवत आहोत समजा पहिल्या टप्प्यात आपण पाहू शकतो की आपण बोल्टचा नाममात्र व्यास शोधू शकतो आणि आपण पिच आणि एज अंतर प्रदान करू त्यानंतर आपण रचना शिअर स्ट्रेंथ आणि बोल्ट रेषांची संख्या शोधू शकतो आणि प्रत्येक बोल्टमधील प्रत्येक बोल्टमध्ये येणारी शिअर स्ट्रेंथ ती किती येत आहे हे देखील आपण शोधू शकतो मग पुढच्या टप्प्यात आपण काय शोधू शकतो की आपण बोल्ट समूहाची डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ आणि एक्स्ट्रीम बोल्टमधील टेन्साईल स्ट्रेंथ देखील शोधू शकतो ज्याची आपण गणना देखील करू शकतो आणि आपल्याला वैयक्तिकरित्या हे तपासावे लागेल की विशिष्ट बोल्टवर विकसित होणाऱ्या सरासरी शिअर स्ट्रेंथ वर विकसित होणारी स्ट्रेंथ बोल्टच्या डिझाइन स्ट्रेंथ पेक्षा कमी असावी आणि त्याचप्रमाणे बोल्टवर विकसित होणारी टेन्साईल स्ट्रेंथ बोल्टच्या टेन्साईल स्ट्रेंथ पेक्षा कमी असावी तर वैयक्तिकरित्या ते कमी असले पाहिजे जर ते कमी नसेल तर आपल्याला बोल्टची संख्या वाढवावी लागेल एकतर बोल्टची संख्या वाढवावी लागेल किंवा आपल्याला बोल्टचा व्यास वाढवावा लागेल याची खात्री करून घ्या की या अटी पूर्ण झाल्या आहेत आणि एकदा ते पूर्ण झाले की आपल्याला या परस्परसंवाद सूत्राचा वापर करून एकत्रित शिअर आणि टेन्शन यांच्याविरुद्धची तपासणी शोधावी लागेल जे VSB भागिले VDSB संपूर्ण वर्ग अधिक TB भागिले TDB संपूर्ण वर्ग 1 पेक्षा कमी किंवा समान असावा तर हे देखील आपल्याला एकदा तपासण्याची गरज आहे की ते ठीक आहे तर बोल्टच्या संख्येच्या बाबतीत आणि बोल्टच्या व्यासाच्या बाबतीत आपले गृहितक ठीक आहेत जर ते ठीक नसेल तर आपल्याला बोल्टची संख्या किंवा बोल्टच्या व्यासाची संख्या वाढवावी लागेल आणि आपल्याला पुन्हा एकदा तपासावे लागेल आता आपण हे उदाहरण पाहूया तर हे उदाहरण जर तुम्हाला दिसले तर आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे घटक भारामुळे 200 किलो न्यूटनच्या हस्तांतरण आणि अंतिम प्रतिक्रियेसाठी ब्रॅकेट जोडणीसाठी एक ब्रॅकेट जोडणी दिली आहे आकृतीतील घटकामध्ये हे दर्शविले गेले आहे की गर्डरची शेवटची प्रतिक्रिया स्तंभ फ्लॅंजच्या फेस पासून 250 मिमीच्या इसेंट्रीसिटी ने कार्य करते आता तुम्हाला T फ्लॅंजला कॉलम फ्लॅंज स्टीलशी जोडणाऱ्या बोल्टेड जॉइंटची रचना करावी लागेल जो ग्रेड 410 चा आहे आणि ग्रेड 4 6 चा बोल्ट आहे याचा अर्थ येथेच आपल्याला अंतिम प्रतिक्रिया आणि इसेंट्रीसिटी च्या दृष्टीने फोर्स देण्यात आला आहे तर P आणि E दिले जातात आणि हे सांगितले जाते की कोणत्या प्रकारचे ग्रेडचे बोल्ट वापरायचे आहेत आणि कोणत्या प्रकारचे ग्रेडचे स्टील वापरले जाते जे फोर्स च्या गणनेसाठी आवश्यक असेल तर या फक्त दिल्या गेलेल्या गोष्टी आहेत आता मला बोल्टच्या व्यासाच्या बोल्टची संख्या शोधायची आहे आणि व्यवस्थेचा अर्थ असा आहे की एज वरील अंतर किती असेल तुकड्याचे अंतर किती असेल त्याची व्यवस्था कशी केली जाईल एकूण खोली किती असेल त्या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत तर जर मी येथे पाहिले की सर्व प्रथम स्टॅंचियन एका कंसाला जोडलेले आहे आणि 200 किलो न्यूटनचा भार जो ईच्या अंतरावर पी 250 मिमीच्या बरोबरीचा आहे या दोन गोष्टी दिल्या आहेत त्यामुळे आपल्याला तोडगा काढावा लागेल तर येथे असेही सांगितले गेले आहे की Fu म्हणजे स्टीलची श्रेणी Fe 410 होती म्हणजे स्टील प्लेटची अंतिम ताकद Fu 400 MPa इतकी असेल त्याचप्रमाणे बोल्टमधील अंतिम स्ट्रेंथ 4 6 श्रेणीचा बोल्ट वापरला जातो तर Fub 400 MPaच्या बरोबरीचा असेल तर हे दिले आहेत आणि आपल्याला बोल्ट गॅमा Mb मधील आंशिक सुरक्षा घटक देखील माहित आहे जो 1 25 च्या स्ट्रेंथ च्या गणनेसाठी आवश्यक असेल आता मोमेंट देखील आपण गणना करू शकतो की P गुणिले E आहे तर 200 किलो न्यूटन गुणिले E हे 250 मिलीमीटर होते तर हे 50000 किलो न्यूटन मिलीमीटर येत आहे आता आपल्याला बोल्टची निश्चित संख्या ठरवावी लागेल माफ करा बोल्टचा विशिष्ट व्यास तर बोल्टचा व्यास आपण देऊ शकतो उदाहरणार्थ बोल्टचा 24 मिमी व्यास जोडणीमध्ये प्रदान केला आहे तर जर आपण 24 संख्या बोल्ट प्रदान केले तर संपूर्ण व्यास D0 होईल कारण 24 अधिक 2 म्हणजे 26 मिमी D0 असेल हे टेबल 19 वरून आपण IS 800 चे टेबल 19 शोधू शकतो आता a n b निव्वळ क्षेत्र आपण विचार करू शकतो की 0 78 गुणिले P बाय 4 गुणिले D वर्ग तर आपण 0 78 चा गुणाकार करत आहोत असा विचार करून की शिअर प्लेन धाग्यांमधून जात आहे अन्यथा ते 4 गुणिले 24 चौरस असेल तर सुरक्षित बाजूला राहण्यासाठी आपण असे गृहीत धरत आहोत की निव्वळ क्षेत्र 0 78 पर्यंत कमी केले जाईल तर हे जर आपण मोजले तर आपल्याला 353 चौरस मिलीमीटर मिळेल तर हे नेट टेन्साईल क्षेत्र आहे तर टेन्साईल स्ट्रेस क्षेत्राची गणना अशा प्रकारे केली जाईल आता पिच च्या अंतरासारखे इतर तपशील आपण मोजू शकतो 2 5 गुणिले 24 2 5 डी तर हे 6Dमिमी असेल आणि किमान एज अंतर E1 5 गुणिले D0 म्हणजे 1 5 गुणिले D0 म्हणजे 26 तर ते येत आहे 39 बरोबर तर आपण या निकषावरून ही किमान पिच देऊ शकतो आणि 60 च्या जागी आपण पिच चे अंतर देऊ शकतो असे म्हणूया की आपण किमान 39 च्या जागी 65 मिमी आणि एज अंतर करूया तर आपण 40 मि बरोबर करू शकतो तर हे दोन आपण प्रदान करीत आहोत म्हणजे गृहितके D आहेत जी आपण 24 प्रदान केली आहेत आणि या Dपिच आणि एज अंतरामुळे आपण गणना करीत आहोत आणि आपण 65 आणि 40 म्हणून प्रदान करीत आहोत आता एकामध्ये बोल्टची स्ट्रेंथ म्हणते की ते एक शिअरमध्ये असेल तर शिअर स्ट्रेंथ हे बोल्टची स्ट्रेंथ असेल VD VSD आपण मूळ 3 गॅमा mB द्वारे AnBFUB शोधू शकतो

तर जर आपण गणना केली तर म्हणजे जर आपण हे मूल्य AnB प्रदान केले तर आपण गणना करू शकतो की 353 चौरस मिलिमीटर गुणिले FUB म्हणजे 400 न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर आणि रूट 3 गुणिले गॅमा mBआपल्याला कॉर्डल तरतुदीनुसार माहित आहे की ते 1 25 आणि ठीक आहे हे 65 22 गुणिले 10 चा घातांक 3 न्यूटन बरोबर तर बोल्ट VSD ची शिअर स्ट्रेंथ 65 22 न्यूटन गुणिले 10 चा घातांक 3 न्यूटन किंवा 65 22 किलो न्यूटन तर बोल्टची शिअर स्ट्रेंथ आपण बोल्ट व्यासाच्या 24 मिमी बोल्ट व्यासाच्या आधारे शोधू शकतो आपण शिअर स्ट्रेंथ शोधू शकतो आता बोल्टची टेन्साइल स्ट्रेंथ जी आपण बोल्टची T d B टेन्साइल स्ट्रेंथ देखील शोधू शकतो ती आपण शोधू शकतो की हे T d B बरोबर T n B भागिले गॅमा m B T n B मुळात 0 9FUB गुणिले AnB आणि गॅमा m B आणि जर मी हे मूल्य 0 9FUB हे 3 FUB मूल्य आहे 400 AnAnB मूल्य 353 बाय गॅमा mB हे 1 तर जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण 127 08 म्हणून गुणिले 10 चा घातांक 3 न्यूटन किंवा 127 08 किलो न्यूटन तर TDB बोल्टच्या डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ चे मूल्य आपण 127 08 म्हणून शोधू शकतो जर आपण 101 केले तर ही गणना 127 नाही 66 न्यूटन किंवा ते 101 66 आहे जर आपण 1 25 ने विभाजित केले तर 101 66 किलो न्यूटन तर ते 101 66 गुणिले 10 चा घातांक 3 न्यूटन किंवा 101 66 किलो न्यूटन तर TdBआणि VSD ची गणना केली गेली आहे म्हणजेडिझाइन शिअर स्ट्रेंथ आणि डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ ची गणना केली गेली आहे आता आपल्याला किती बोल्ट्सची संख्या शोधायची आहे हे शोधायचे आहे परंतु त्यापूर्वी आपल्याला बोल्ट रेषेची संख्या गृहीत धरावी लागेल या ठिकाणी आपण बोल्ट रेषेची संख्या गृहीत धरूया कारण n डॅश 2 च्या बरोबरीचा आहे तर जर आपण बोल्ट रेषेची संख्या ठरवली तर आपण या सूत्रावरून शोधू शकतो की P गुणिले n डॅश गुणिले VSDबरोबर तर जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण शोधू शकतो की 6 गुणिले मोमेंट 50000 किलो न्यूटन मिलिमीटर बाय P 65 होता आणि बोल्ट रेषांची n डॅश संख्या 2 आणि VSD 65 22 म्हणून घेतली गेली आहे तर n आपण 5 95 म्हणून शोधू शकतो किंवा 6 तर आपण प्रत्येक बोल्ट रेषेत 6 बोल्ट देऊ शकतो म्हणजे आपण प्रत्येक ओळीत 2 बोल्ट रेषांसह 6 बोल्ट देऊ शकतो जे आपण प्रदान करू शकतो तर जर आपण 6 संख्येचे बोल्ट प्रदान केले आणि आपल्याला माहित आहे की पिच चे अंतर 65 होते आणि एज वरील अंतर 40 मिमी मानले गेले होते तर 40 आणि 65 तर एज सर्वात खालच्या कंसापासून सर्वात वरच्या बोल्टच्या सर्वात वरच्या मध्यभागी खोली असेल तर हे मी शोधू शकतो कारण ते 5 गुणिले 65 अधिक 2 गुणिले 40 वजा 40 एकूण अंतर 5 गुणिले 65 अधिक 2 गुणिले 40 आणि वजा 40 असेल कारण येथून इथपर्यंत हे 40 आहे तर धार 5 गुणिले 65 6 संख्या बोल्ट अधिक 2 गुणिले 40 माफ करा 1 गुणिले 40 म्हणजे हे 365 मिलीमीटर असेल तर एज मूल्य आपल्याला 365 मिलीमीटर मिळत आहे बरोबर आता मला TB चे T मूल्य शोधायचे आहे या तीव्र बोल्टद्वारे किती फोर्स वाहून नेण्यात येणार आहे ही टेन्साईल स्ट्रेंथ जी गणना करेल तर त्याची गणना करण्यासाठी आपल्याला y i आणि y i चा वर्ग बेरीज माहित असणे आवश्यक आहे तर जर आपण ते 1 भागिले 1 आह ठेवले तर मी y i आणि y i वर्ग ची बेरीज शोधू शकतो म्हणजे हे 3 36 आहे तर जर मी याचा विचार केला तर समजा हा कॉलम फ्लॅंज आहे बरोबर तर ही मूल्य धार 365 च्या बरोबरीची होती आणि आपण शोधू शकतो की न्यूट्रल अक्ष न्यूट्रल अक्षाचे अंतर 7 ने एज वर असेल म्हणजे 365 बाय 7 हे 52 14 येईल तर 52 14 म्हणजे इथपर्यंत ते 40 आहे तर हे कधीकधी असे असेल की येथे न्यूट्रल अक्षाची खोली येथे असेल बरोबर तर आता मी बरोबर y i ची बेरीज शोधू शकतो तर y i ची बेरीज मी शोधू शकतो कारण ती 1 भागिले 1 असेल जर मी विचार केला की हे प्रत्यक्षात 65 y असेल तर 2 व्होल्ट रेषेसाठी 2 गुणिले 2 असेल तर आपण 65 अधिक 40 वजा 52 14 मोजू शकतो हे y1 आहे बरोबर हे 1 सेकंद आहे एक म्हणजे 130 अधिक 40 वजा 52 14 हे दुसरे y2 आहे हे y1y3 आहे त्याचप्रमाणे 195 अधिक 40 वजा 52 14 असेल नंतर चौथी मुदत 260 अधिक 40 वजा 52 असेल 14 नंतर पाचवा एक 325 अधिक 40 वजा 52 14 असेल बरोबर तर y i ची बेरीज अशी असेल तर जर आपण त्या मूल्यांची गणना केली तर y i ची बेरीज तुम्हाला 1828 6 मिलिमीटर म्हणून मिळेल बरोबर तर y i ची बेरीज म्हणजे y 1 अधिक y 2 y 1 माफ करा y 1 हे y 2 आहे हे y 3 यासारखे y 4 आणि y 5 आणि 2 बोर्ड रेषा आहेत म्हणूनच आपण 2 बरोबर गुणाकार करीत आहोत बोर्ड रेषा आहेत म्हणूनच आपण 2 बरोबर गुणाकार करीत आहोत तर y i ची बेरीज मी अशाच प्रकारे शोधू शकतो की मी y i स्क्वेअरची बेरीज शोधू शकतो जर मी पहिल्या y 1 ची गणना केली तर हे 2 गुणिले असेल जे 52 86 असेल तर दुसरा 117 86 असेल तिसरा 182 86 असेल ज्या प्रकारे मी y i ची गणना केली आहे त्याच प्रकारे मी y i वर्ग 247 86 चौरस अधिक 312 86 चौरस बरोबर तर y i स्क्वेअरची बेरीज 418877 8 होईल मिलीमीटर स्क्वेअर होईल आणि yमॅक्स तुम्ही शोधू शकता कीy मॅक्स हा 312 86 बरोबर आणि मी शोधू शकतो तर एकदा आपल्याला y मॅक्स सापडला म्हणजे जर न्यूट्रल अक्ष अशा प्रकारे अनुसरण करीत असेल तर y मॅक्स मी शोधू शकतो की हे बोल्ट आहेत 1 2 3 4 5 आणि 6 तर अशा प्रकारे हे y मॅक्स आहे आणि टेन्शनमुळे जास्तीत जास्त बोल्ट फोर्स अत्यंत टोकाला असलेल्या टोकामध्ये विकसित केले जाईल जे सर्वात वरचे टोक जास्तीत जास्त टेन्साइल फोर्स t मॅक्स विकसित करेल तर आपण t कमाल मूल्य मोजू शकतो तर y i स्क्वेअरच्या बेरीजने t मॅक्स m गुणिले y मॅक्स होईल तर जर मी हे मूल्य m ठेवले तर ते 50000 किलो न्यूटन मीटर होते आणि y मॅक्स होते तर आपण 312 86 मोजले आहे बरोबर तेव्हा y i वर्गाची बेरीज 418877 इतकी आहे बरोबर तर जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण मूल्य 37 35 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो हे क्रिटिकल बोल्टवर विकसित केलेले तन्य बल आहे आणि ते 101 66 किलो न्यूटन येत असलेल्या t d b t d b मूल्यापेक्षा कमी आहे tdb मूल्य बरोबर तर अत्यंत टोकावर विकसित झालेली जास्तीत जास्त टेन्साईल फोर्स बोल्टच्या स्ट्रेस वाहून नेण्याच्या क्षमतेपेक्षा कमी असल्याचे आपण पाहू शकतो तर हे ठीक आहे याचा अर्थ या ठिकाणी निवडलेल्या बोल्टची संख्या ठीक आहे आता पुन्हा आपण शोधू की प्रत्येक बोल्टमधील शिअर फोर्स शिअर फोर्स प्रत्येक बोल्टमधील किती शिअर फोर्स असेल आपण त्या एकूण फोर्सला n एकूण संख्येने भाग देत आहोत असे गृहीत धरत आहोत कारण आपण असे गृहीत धरत आहोत की सर्व बोल्ट समान प्रमाणात फोर्स वाहून नेतील म्हणजे थेट फोर्स तरVSB क्रिटिकल बोल्टमधील शियर फोर्स म्हणजे प्रत्येक बोल्टमध्ये एकूण PP 2 00 असेल बोल्टच्या संख्येनुसार 2 गुणिले 6 असेल कारण प्रत्येक ओळीत 6 बोल्ट आहेत आणि 2 बोल्ट रेषा आहेत तर 2 गुणिले 6 तर हे येत आहे 16 67 किलो न्यूटन बरोबर आणि हे शिअर फोर्स वाहून नेण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे म्हणजे बोल्टची शिअर कॅपॅसिटी जी 65 22 किलो न्यूटन हे मुळात VDSB बरोबर आहे तर V SB बोल्टमधील शिअर फोर्स 16 67 किलो न्यूटन म्हणून आढळू शकतो जो यापेक्षा कमी आहे तर वैयक्तिकरित्या हे ठीक आहेत याचा अर्थ शियर फोर्सच्या दृष्टिकोनातून आणि टेन्साइल फोर्सच्या दृष्टिकोनातून बोल्ट ठीक आहेत याचा अर्थ टेन्साइलच्या दृष्टिकोनातून आणि शियर फोर्सच्या दृष्टिकोनातून अत्यंत बोल्ट ठीक आहे आता आपल्याला परस्परसंवादाच्या सूत्रावरून तपासावे लागेल याचा अर्थ जर ते एकत्रितपणे कार्य करत असेल तर या सूत्राचे संयोजन आपल्याला VSB बाय VDSB अधिक TB बाय TDB तपासावे लागेल ते 1 पेक्षा कमी असावे लागेल तर जर ते 1 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ असा की आपण 16 67 बाय Vचे मूल्य मोजू शकतो DSB हा 65 22 अधिक विकसित टेन्साईल फोर्स 37 35 आणि बोल्टची टेन्साईल क्षमता 101 66 होती आणि हे जर आपण मोजले तर आपल्याला मिळेल की ते 1 पेक्षा कमी असले पाहिजे म्हणजे हे मूल्य 0 2 येत आहे जे 1 पेक्षा खूपच कमी आहे बरोबर याचा अर्थ जर आपण कॉम्बिनेशन केले तर याचा अर्थ एकत्रितपणे तपासा की बोल्ट गट टेन्साईल आणि शिअर या दोन्हींपासून सुरक्षित आहेत हे देखील आपण पाहत आहोत तर अशा प्रकारे आपल्याला तपासावे लागेल आता आपण येथे जे पाहू शकतो ते आपण काही पैलू पाहू शकतो जे परस्परसंवाद सूत्र दर्शविते की एकत्रित गुणांक 0 2 येत आहे फक्त 1च्या जागी तर बोल्ट क्रमांक 1 च्या या कॉम्बिनेशन सह हे साधनांपेक्षा बरेच अधिक सुरक्षित आहे क्रमांक 2 म्हणजे VSB खूपच कमी बरोबर आणि 101VSB च्या तुलनेत Tb देखील खूपच कमी होता तर बोल्ट 6 च्या संख्येच्या जागी आपण बोल्ट 4 किंवा 5 च्या संख्येकडे येऊ शकतो आणि आपण बरोबर तपासू शकतो रचनेत अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो आपण बोल्टची संख्या कमी करू शकणाऱ्या साधनांची संख्या बदलू शकतो आणि नंतर आपण पुन्हा एकदा तपासू शकतो किंवा बोल्टचा व्यास देखील कमी केला जाऊ शकतो जर आपण बोल्टचा व्यास कमी केला तर स्ट्रेंथ कॅपॅसिटी देखील कमी होईल तर देखील आपण योग्य तपासू शकतो तर जर ते खूप जास्त असेल तर याचा अर्थ असा आहे की जर रचना खूप आकाराची असेल तर ती रचनापेक्षा जास्त असेल तर ती किफायतशीर करण्यासाठी आपण पुन्हा रचना करू शकतो पुन्हा डिझाइन करणे म्हणजे एकतर आपल्याला बोल्टची संख्या कमी करावी लागेल किंवा आपल्याला बोल्टचा नाममात्र व्यास कमी करावा लागेल म्हणून जर आपण ते कमी केले तर आपण याचा अर्थ शोधू शकतो की आपल्याला आर्थिक दृष्ट्या परवडणारा असण्या चा प्रयत्न करावा लागेल तर जर आपण बोल्टची संख्या स्वयंचलितपणे कमी केली तर ते परस्परसंवाद सूत्र 1 पेक्षा खूपच कमी होते ते 1 च्या जवळ असेल बरोबर तर अशा प्रकारे आपण योग्य विचार करू शकतो पुन्हा त्याच वेळी जर आपण परस्परसंवाद सूत्रातून ते परस्परसंवाद सूत्र पाहिले जर ते 1 पेक्षा जास्त असेल तर ते सुरक्षित करण्यासाठी आपल्याला बोल्टची संख्या किंवा व्यास वाढवावा लागेल अशा प्रकारे आपण करू शकतो आभारी आहे